आपले पुन्हा स्वागत हे आपले उदाहरण क्र 32 आहे व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगू इच्छितो की आपण DC सर्किटसाठी अनेक गणिते सोडवत आहोत आपण सिंगल फेज किंवा थ्री फेज कडे वळू त्यावेळी थेरम तोच असतो परंतु AC सर्किटमध्ये संयुक्त संख्या कॉम्प्लेक्स नंबर complex number असतात त्यामुळे त्यावेळी आपण इतकी अनेक उदाहरणे सोडवणार नाही कारण वेळेची मर्यादा आहे त्यावेळी उदाहरणांची संख्या कमी असेल परंतु रीत DC सर्किटप्रमाणेच असेल फक्त संयुक्त संख्या हाताळायला लागतील तर पुन्हा उदाहरणाकडे जाऊ ह्या उदाहरणात दिलेल्या सर्किटचा RThevenin शोधून काढायचा आहे सर्किटमध्ये कोणताही इंडिपेन्डन्ट सोर्स नाही त्यामुळे सर्किट काळजीपूर्वक पाहिले तरी समजेल की RThevenin खरेतर माफ करा VThevenin 0 RThevenin नव्हे तर प्रश्न असा आहे की VThevenin तर 0 आहे परंतु RThevenin कसा मिळवता येईल कारण ह्यामध्ये डिपेन्डन्ट सोर्स आहे हा 2 ix आहे आणि हा ix आहे तर डिपेन्डन्ट सोर्स आहे तर आपण काय करू शकतो तर उदाहरणार्थ आपण एक करंट सोर्स इंडिपेन्डन्ट करंट सोर्स i0 जोडू शकतो i0 ची किंमत कितीही घेऊ शकतो आणि समजा हे वोल्टेज v0 आहे म्हणजेच हे वोल्टेज v0 आहे कारण हा सामायिक नोड आहे आणि हा v0 आहे म्हणून हे वोल्टेज खरेतर v0 आहे त्यामुळे RThevenin V0 i0 त्यासाठी आपण सममुल्य सर्किटपाशी म्हणजेच इक्विव्हॅलंट सर्किटपाशी जाऊ तर VThevenin हा 0 आहे आणि आपण i0 घेतलेला आहे कारण i0 1A हा करंट सोर्स घेतलेला आहे आणि V0 चा अर्थ येथे नोडल अनालिसिसप्रमाणे आहे तर हा ग्राउंड मानला आणि हे वोल्टेज V0 आहे म्हणजे हे वोल्टेज V0 आहे येथे बाण म्हणजे हे आणि हे आणि हा एक सामायिक नोड आहे कारण अधेमधे कोणताही इलेक्ट्रिकल घटक म्हणजेच एलिमेंट जोडलेला नाही मूलतः हा एक सामायिक नोड आहे त्यामुळे आपण KCL वापरू शकतो ह्या 4 ओहम मधील करंट ह्या दिशेने जात आहे असे मानले तर तो करंट V0 4 आहे येथील हा ix वरील दिशेने आहे परंतु 2 ओहममध्ये ह्या दिशेने जाणारा करंट V02 आहे ix वरच्या दिशेने आहे म्हणून ix V0 2 आणि हा सामायिक नोड आहे हा मूलतः तोच नोड आहे तर हा 2 ix करंट ह्या नोडपासून दूर जात आहे ह्या नोडपाशी मी KCL वापरत आहे ह्या सामायिक नोडपाशी आणखी V0 4 देखील नोड सोडून जात आहे आणखी करंट ix आपल्याला ठाऊक आहे की ix V0 2 तर हा ix ह्या नोडमध्ये आत शिरत आहे आणि हा i0 देखील नोडमध्ये आत शिरत आहे तर हे दोन करंट i0 व ix आत शिरत आहेत त्यामुळे मी i0 ix असे लिहितो हे दोन आत शिरणारे करंट बरोबर 2 ix V0 4 कारण हे दोन करंट दूर जात आहेत किरचॉफच्या पहिल्या नियमानुसार परंतु ix V0 2 त्यामुळे हा ix येथे घातल्यावर V02 V0 2 त्यामुळे आपल्याला V0 ची किंमत मिळते आपण V0 साठी ह्याची उकल करू शकतो तर हे स्वच्छ करतो तर मी हे सांगितले त्यानुसार i0 ix 2 ix V0 4 किंवा मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे i0 ix 2 ix V0 4 म्हणून ix V0 2 जर आपण हे घातले तर V0 4 i0 म्हणून ह्याचा अर्थ समजा आपण i0 1A घेतला असता तर कोणतीही किंमत घेतली तरी काही बिघडत नाही परंतु आपल्याला थेट सूत्र मिळाले आहे V0 4 i0 तर i0 1A मानण्याची देखील गरज नाही कारण RThevenin V0 i0 हा प्रत्यक्षात 4 Ω मिळतो मी सांगितले होते की जेव्हा सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतो तेव्हा RTheveninची किंमत ऋण म्हणजेच निगेटिव्ह येऊ शकते तर 4 Ω म्हणजे निगेटिव्ह थेविनिनचा रेजिस्टन्स Thevenin's resistance असे दर्शवतो की आकृती 28 मधील सर्किट पॉवर पुरवत आहे तर सर्किटमध्ये डिपेन्डन्ट सोर्स असतील तर ह्या सर्किटमध्ये डिपेन्डन्ट करंट सोर्स होता डिपेन्डन्ट सोर्स असतील तर RThevenin ची किंमत निगेटिव्ह येऊ शकते ह्याचा अर्थ सर्किट पॉवर पुरवते असा अर्थ आहे तर ह्या बाबतीत आपल्याला सूत्र मिळाले V0 4 i0 त्यामुळे i0 किंवा V0 ची किंमत ठरवण्याची गरज नाही कारण आपल्याला थेट V0 i0 हे गुणोत्तर 4Ω मिळाले तर निगेटिव्ह थेविनिन रेजिस्टन्ससाठी मी हे उदाहरण घेतले पुढे आपण आणखी एक उदाहरण घेऊ थेविनिनचा थेरम वापरून आकृती 30 मधील सर्किटमधील लोड रेजिस्टन्स RL वरील वोल्टेजची किंमत मिळवा तर 4 प्रकरण 4 मधील आकृती 30 आहे तर थेविनिनचा थेरम वापरून लोड रेजिस्टन्स RL 4 Ω मधील करंट आपल्याला शोधायचा आहे तर थेविनिनच्या थेरमसाठी काय करूया तर प्रथम हा लोड रेजिस्टन्स येथून काढून टाकावा लागेल आपल्याला ओपन सर्किट करावे लागेल तर प्रथम हे पुसतो ह्याचा अर्थ आपल्याला VThevenin शोधून काढायचा आहे RL 4 Ω येथून काढून टाकला आणि हे मूलतः V12 आहे जेव्हा आपण 1 2 असे लिहितो तेव्हा टर्मिनल 1 हे आहे आणि टर्मिनल 2 हे आहे म्हणून VThevenin किंवा Voc हे ओपन सर्किट वोल्टेज खरेतर V12 तर हे पुसतो ह्याचा अर्थ हे आहे येथे बाण आहे आणि हे Voc VThevenin आहे तर हे ओपन सर्किट वोल्टेज आहे त्यामुळे 4 Ω रेजिस्टन्समधून करंट वाहत नाही कारण हे ओपन आहे आणि म्हणून मेश साठी KVL वापरूया ह्या मेशमधील करंट आकृतीत आधीच दाखवला आहे परंतु मी पुन्हा एकदा दाखवतो करंट i तर त्यामुळे मी येथे लिहीत आहे 12 i नंतर आता तुम्हाला सर्व पद्धत ठाऊक आहे 6 तर 6 i नंतर 24 0 ह्याचा अर्थ 12 i 6 i 18 i 18 म्हणून 18 i 18 म्ह्णून i 1A त्यामुळे i 1A हे समजल्यावर आता तुम्ही ह्या येथे KVL वापरा ह्या बाबतीत ह्या 4Ω रेजिस्टन्समधून करंट वाहत नाही म्हणून आपल्याला असे पुढे सरकत KVL वापरावा लागेल त्यामुळे मी येथे असे लिहितो की 6 आणि i 1A मिळालेला आहे म्हणून 6 6 i VThevenin 0 कारण येथे प्रथम टोक लागते म्हणून VThevenin 6 6 आणि i 1A म्हणून 12V VThevenin 12V हे आधीच सोडवलेले आहे येथे सर्व सोडवलेले आहे तर VThevenin 12 V हे पुसतो येथे येथे VThevenin ची किंमत मिळालेली आहे हे तुमचे VThevenin Voc V 12 सर्व एकच आहेत पुढे आपण RThevenin ची किंमत मिळवू तर RThevenin मिळवण्यासाठी वोल्टेज सोर्स शॉर्ट करायचा आहे तर हा 6V वोल्टेज सोर्स येथे शॉर्ट केला आणि हा 12V वोल्टेज सोर्स येथे शॉर्ट केला हे केल्यावर हा 12Ω आणि 6Ω समांतर जोडले जातात आणि त्यांच्या सिरीजमध्ये 4 Ω येतो आणि हा होतो आपला RThevenin तर हे पुसू द्या तर येथे दोन सोर्स शॉर्ट केले 12Ω आणि 6Ω समांतर आहेत म्हणून RThevenin 12612 6 अधिक हा 4 Ω कारण तो सिरीजमध्ये आहे त्यामुळे हे होते 72 18 4 अधिक 4 म्हणजे 8 Ω आणि हा झाला आपला RThevenin म्हणून RThevenin 8 Ω ह्यापुढे VThevenin हा आपला VThevenin त्याच्या सिरीजमध्ये RThevenin 8 Ω आणि आता लोड रेजिस्टन्स 8Ω देखील टर्मिनल 1 व 2 मध्ये जोडा असे केल्यानंतर ह्यात वाहणारा करंट आपल्याला शोधता येईल तर येथे एकूण रेजिस्टन्स 8 Ω येथे 4 Ω म्हणून 12 Ω म्हणून i VThevenin RThevenin RL तर VThevenin 12V आणि RThevenin 8 Ω आणि RL 4 Ω त्यामुळे करंट 1A होतो ह्याचाच अर्थ 1A करंट तर ह्यावरून आपल्याला लोड रेजिस्टन्स RL मधून वाहणारा करंट मिळाला आता RL ची किंमत 5Ω 6Ω कशीही बदलली तरी बिघडत नाही RL बदलत असेल तर RL ची किंमत 6 Ω 7 Ω 8 Ω अशी घेतली तरी तुम्हाला RL मधील करंट मिळेल कारण उर्वरित सर्किट अजुनी तेच आहे म्हणून VThevenin आणि RThevenin तेच राहतात सर्किट तेच राहते हा थेविनिन थेरमचा फायदा आहे तर हे पुसू द्या म्हणून आपले VL 4 आणि त्यात वाहणारा करंट 1A म्हणून 41 4V हे लोड रेजिस्टन्सवरील वोल्टेज आहे म्हणूनच आपल्याला 4V मिळाले येथे VL 4V आता पुढील उदाहरण आपण विविध प्रकारची उदाहरणे घेतलेली आहेत पुढील उदाहरण थेविनिनचा थेरम वापरून बिंदू 1 व 2 मध्ये जोडलेल्या 3Ω रेजिस्टन्समधील करंट शोधा तर ह्या उदाहरणात तुम्हाला ह्या 3Ω रेजिस्टन्समधील 1 पासून 2 कडे ह्या दिशेने जाणारा करंट मिळवायचा आहे बिंदू 1 व 2 मध्ये 3Ω रेजिस्टन्स जोडलेला आहे तर प्रथम आपल्याला हे ओपन करावे लागेल आणि V12 Voc म्हणजेच ओपन सर्किट वोल्टेज शोधावे लागेल म्हणजेच VThevenin सारे काही एकच तर ते प्रथम मिळवावे लागेल त्यानंतर आपल्याला RThevenin देखील मिळवावा लागेल आता हा 3Ω रेजिस्टन्स ओपन केला तर प्रथम तो काढून टाका त्यामुळे येथे पाहिले तर ते ओपन केल्यानंतर सर्किट असे दिसते हे आपले Voc आहे हे 1 व 2 1 धन पॉजिटीव्ह positive आहे आणि 2 ऋण निगेटिव्ह negative आहे तुम्हाला हवे तर 2 हा धन आणि 1 ऋण घेऊ शकता काहीही चालते हे असे सुचेल तसे घेतले आहे तर हे वोल्टेज प्रत्यक्षात आपले Voc आहे बाणाचे टोक आणि हे आता आपल्याला जर Voc VThevenin V12 शोधायचे असेल तर असे करायचे प्रथम आपण अशा मार्गाने i2 घेतलेला आहे i2 असा आहे कारण मध्ये हे ओपन असल्याने ही एक वेगळी मेश आहे आणि ही दुसरी मेश आहे कारण हे ओपन आहे येथे कोणताही करंट वाहत नाही तर हा ओपन आहे तर करंट i2 असा वाहत आहे आणि हा i1 आहे दोन स्वतंत्र मेश आहेत 1A करंट सोर्सची दिशा अशी आहे हा i2 आहे म्हणून i2 देखील असा वाहत आहे i2 1A आपण थेट i2 1A लिहू शकतो कारण ह्या मेशमध्ये केवळ करंट सोर्स आहे आणि ह्या मेशमध्ये करंट आहे तर ह्या बाबतीत i1 मिळवण्यासाठी आपल्याला KVL वापरावा लागेल त्यामुळे 6 12 i1 6 कारण हा 6V आहे म्हणून i1 13A 618 म्हणजे 13A म्हणून i2 1A आणि i1 13A हे पुसू द्या तर हा आहे i1 आणि हा आहे i2 मी आताच विशद केल्याप्रमाणे आणि हा आहे Voc VThevenin तर आता Voc मिळविण्यासाठी काय करावे लागेल समजा मला अशा पद्धतीने KVL वापरायचा आहे ह्या अँटी क्लॉकवाईज दिशेने तर समजा मी असे लिहिले हे होईल 12 i1 कारण i1 अशा दिशेने वाहत आहे म्हणून 12 i1 नंतर 2i2 कारण i2 असा वाहत आहे परंतु आपण अँटी क्लॉकवाईज दिशेने सरकत आहोत म्हणून 2 i2 बरोबर VThevenin तर हे मूलतः 12 i1 2 i2 आणि ह्याचे टोक प्रथम लागते म्हणून Voc Voc म्हणजेच VThevenin बरोबर 0 ह्याचा अर्थ Voc किंवा VThevenin 12 i1 2 i2 मी हेच लिहिले आहे म्हणून 12 13 21 2V म्हणून VThevenin 2V पुढे हे पुसू द्या म्हणून RThevenin मिळविण्यासाठी येथे करंट सोर्स आहे तो आपण ओपन केलेला आहे आणि येथील वोल्टेज सोर्स शॉर्ट केलेला आहे म्हणून अखेरीस ह्यावरून टर्मिनल 1 व 2 मधील RThevenin मिळवायचा आहे तर ह्या बाबतीत 6 Ω व 12 Ω समांतर आहेत म्हणजेच 612 612 त्यासोबत हा 2 Ω सिरीजमध्ये आहे म्हणून 2 तर ह्या भागाची किंमत 4 येते म्हणून 42 6 Ω म्हणूनच येथे RThevenin 6 Ω तर हे पुसू द्या अशा प्रकारे आपल्याला मिळाले VThevenin 2V आणि RThevenin 6 Ω त्यासोबत टर्मिनल 1 व 2 मध्ये 3 Ω जोडला आणि हा मार्ग सर्किट पूर्ण केले ह्याचा अर्थ i हा VThevenin RThevenin हा 3 Ω तर हे होते 263 29A त्यामुळे 3Ω रेजिस्टन्समधून 29 A करंट वाहत आहे हे सर्व येथे केले आहे तर हा आहे 29A म्हणजेच VThevenin RThevenin 3 आशा आहे की हे तुम्हाला समजले असेल ह्यापुढे थेविनिनचा थेरम वापरून आकृती 36 मधील सर्किटमधील 10 Ω रेजिस्टन्समधील करंटची किंमत मिळवा हीच ती आकृती 36 आहे आणि हा 10 Ω म्हणजे ह्या 1 व 2 मध्ये जोडलेला 10 Ω हा येथील दुसरा 10Ω नव्हे ह्या 10 Ω मधील करंटची किंमत मिळवायची आहे आणि हे वोल्टेज 20V दिलेले आहे प्रश्न असा आहे की हे मिळवायचे असेल तर हा 10 Ω रेजिस्टन्स प्रथम येथून काढून टाकावा लागेल म्हणजेच येथे ओपन करून ओपन सर्किट वोल्टेज अर्थात थेविनिनचे वोल्टेज मिळवावे लागेल आणि नंतर RThevenin मिळवावा लागेल तर प्रथम हे पुसतो तर आपण काय करू की हा 10 Ω रेजिस्टन्स ओपन करू तर हे आहे टर्मिनल 1 आणि हे आहे टर्मिनल 2 म्हणून खरेतर Voc म्हणजेच VThevenin मी अनेकदा सांगितले आहे की V12 आहे आता एकदा का हे केले की आता सर्किटकडे पहा आणि i1 व i2 च्या किंमती शोधा तर हे ओपन असल्याने 1 व 2 मधील 10Ω रेजिस्टन्स काढून टाकल्याने i1 करंट म्हणजे 90 Ω व 10Ω दोघे सिरीजमध्ये जोडलेले आहेत त्यामुळे येथेही i1 करंट वाहत आहे त्याचप्रमाणे हे ओपन आहे येथे i2 वाहत आहे म्हणजे ह्या ब्रँचमध्येही i2 वाहत आहे आणि येथे खरेतर 20V वोल्टेज सोर्स जोडलेला आहे तर मी हे सर्किट पुन्हा रेखाटतो हे स्वच्छ करून तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा रेखाटले की 90 Ω व 10Ω सिरीजमध्ये दिसतात म्हणजेच हा 100 Ω झाला आणि त्याचप्रमाणे 55Ω व 5 Ω दोघे सिरीजमध्ये आहेत म्हणून तो 60 Ω झाला त्यासोबत हा 20V असा जोडलेला आहे हा 20V आहे आणि ह्यातील करंट i1 आहे व ह्यातील करंट i2 आहे त्यामुळे i1 20V 100 म्हणून तो 15 A होतो म्हणजेच येथे i1 1 5A त्याचप्रमाणे i2 20V कारण हे समांतर सर्किट आहे भागिले 60Ω म्हणून तो 13A होतो तर हा 13A झाला तर हे स्वच्छ करतो ह्याचा अर्थ i1 1 5A आणि i2 13A हे झाले आता काय करायचे की ह्या येथे KVL वापरायचा हा Voc म्हणजे VThevenin आहे तर ह्या बाजूस KVL वापरला तर किंवा ह्या डावीकडे वापरला तरीदेखील आपल्याला एकसमान उत्तर मिळेल हे केले तर आपण असे पुढे सरकत आहोत हा करंट i1 येथे वाहत आहे आणि हा i2 असा वाहत आहे तर हे असे होईल हा 10 i1 हा 5 i2 कारण आपण असे सरकत आहोत परंतु हा i2 असा विरुद्ध दिशेने वाहत आहे म्हणून 5 i2 Voc 0 म्हणजेच Voc VThevenin 10 i1 5 i2 आता ह्यात i1 ची ही इतकी किंमत घाला आणि i2 ची ही इतकी किंमत घाला त्यामुळे आपल्याला VThevenin वोल्टेज मिळेल तर आपल्याला मिळते Voc 13V ह्या सर्व किंमती घातल्यानंतर VThevenin Voc 13V आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला येथे RThevenin देखील मिळवायचा आहे टर्मिनल 1 व 2 मधील RThevenin किती आहे हे शोधायचे आहे तो शोधण्यासाठी हा वोल्टेज सोर्स शॉर्ट केला म्हणजेच हे दोन बिंदू थेट जोडले आणि सर्किट पुन्हा रेखाटले तर हे दोन बिंदू थेट तारेने म्हणजेच वायरने जोडले आहेत म्हणून हा 90 Ω आहे हा बिंदू 1 आहे आणि हा 10 Ω आहे आणि हा बिंदू असा जोडला आणि हा 55 Ω आणि हा 5 Ω तर हा बिंदू 1 व हा बिंदू 2 तर हे दोन शॉर्ट केले आहेत म्हणजे हे दोन एकत्र केले त्यामुळे 90 Ω व 10 Ω समांतर आहेत आणि 55Ω व 5 Ω समांतर आहेत तर असे केले आणि सर्किट पुन्हा रेखाटले तर हे टर्मिनल 1 हा 90 Ω आहे आणि हा 10 Ω आहे हे सामायिक टर्मिनल आहे आणि हे 55 Ω व हे 5 Ω आणि हे टर्मीनल 2 तर ह्या भागाचे सममुल्य 9010100 9 Ω आणि हा भाग होतो 555555 पहिल्या भागात 9010 म्हणून 100 आणि येथे 555 60 ही आकडेमोड करा तर हे दोन भाग सिरीजमध्ये आहेत तर आपण जे केले तेच येथे आहे हे दोन शॉर्ट केले हे मी तुम्हाला सांगितले आहे त्यानंतर हे दोन 90 व 10 समांतर आणि 55 व 5 समांतर नंतर हा 9 Ω आणि ह्याचा सममुल्य 4 58 इतका येतो म्हणून एकूण RThevenin 13 आणि हा 10 Ω येथे जोडलेला आहे VThevenin आहे 13V हा RThevenin आहे आणि हा 10Ω त्यांसोबत जोडलेला आहे म्हणून अखेरीस आपल्याला मिळते VThevenin RThevenin 10 1 3 13 58 10 हा 0 014 A मिळतो हा आपला i आहे हे सहज समजण्यासारखे आहे ह्यापुढे आकृती 40 मध्ये दाखवलेल्या सर्किटमधील 50 Ω रेजिस्टरमधील करंट थेविनिन थेरम वापरून शोधा मागील उदाहरण आणि हे उदाहरण ह्यामधील फरक म्हणजे येथे माहिती म्हणजेच डेटा वेगळा असेल परंतु सर्किटची रचनाही वेगळी आहे कारण येथे आणखी एक रेजिस्टन्स 10 Ω आहे मागील उदाहरणात येथे रेजिस्टर नव्हता परंतु येथे हा 10Ω रेजिस्टन्स आहे आणि ह्या 50 Ω रेजिस्टन्समधील करंट आपल्याला शोधायचा आहे हे टर्मिनल 1 माना आणि हे टर्मिनल 2 माना आणि सोडवा तर प्रथम आपल्याला हा 50 Ω रेजिस्टन्स ओपन करावा लागेल तर सर्किट ओपन केले तर ते असे दिसेल तर ह्या बाबतीत हे वोल्टेज Voc आहे मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे Voc VThevenin काही वेळेस V12 हे सर्व एकच आहे तर येथे हे ओपन केल्यावर हा 50Ω रेजिस्टन्स ओपन केल्यावर हे 30 60 हे दोन सिरीजमध्ये आहेत म्हणून 3060 ह्या सर्किटमध्ये 90Ω ह्या बाजूलादेखील हा 60 व हा 30 म्हणून 60 30 90Ω त्यामुळे येथे हे दोघे सिरीजमध्ये आहे हे 90 Ω व 90 Ω अर्थात हे देखील 90Ω आहे व हेदेखील 90Ω आहे ह्याचा अर्थ खरेतर i1 i2 i 2 कारण ह्या बिंदूंमध्ये जो करंट आत शिरत आहे त्या करंटच्या अर्धा येथे जातो आणि उर्वरित अर्धा येथे जातो म्हणून i1 i2 i2 म्हणून i 2 i1 2 i2 तर ही झाली पहिली गोष्ट आता आपण सहजपणे i2 व i1च्या किंमती मिळवू शकता कारण i1 i2 आणि हा i म्हणजे येथे KCL वापरल्यास i i1 i2 म्हणजेच 2 i1 किंवा 2 i2 येथे हेच लिहिलेले आहे आता i1 व i2 मिळविण्यासाठी KVL वापरा i1 व i2 दोन्ही समान आहेत तर असा KVL वापरा असे केले तर काय होईल हा 10 i कारण i असा वाहत आहे हे पुसू द्या तर i ह्यातून असा वाहत आहे म्हणून 10 i आपण असे पुढे सरकत आहोत i2 करंट 60 व 30 मधून वाहत आहे म्हणून 90 i2 त्यानंतर 5 0 कारण हा 5V म्हणून परंतु प्रश्न असा आहे की i i1 i2 म्हणून 10 i1 i2 90 i2 5 परंतु i2 i1 आपण जर येथे घातले तर आपल्याला i1 व i2 ची उकल मिळते आणि तेच येथे केले आहे म्हणून हा आपला i2 i1 येथे आपल्याला 122A इतका मिळाला तर एकदा का i2 i1 122 A मिळाले की त्यानंतर आपण ह्यात KVL वापरायचा आहे मला सर्किटपाशी जाऊ द्या तर येथे आपण KVL वापरायचा आहे असा किंवा असा हे आपले Voc आहे ह्या लूप मध्ये KVL वापरायचा आहे तर हे असे होईल हा i1 करंट येथे वाहत आहे आणि हा आपला i2 आहे म्हणून 60 i1 त्यानंतर 30 i2 Voc आता i1 i2 ची सूत्रे येथे घाला आणि Voc VThevenin मिळवा तर हे सर्व येथे लिहिलेले आहे तर हे येथे लिहिले आहे आपल्याला Voc 1 36V मिळाले हे VThevenin आहे म्हणजेच Voc VThevenin ह्यात कोणताही गोंधळ उडू नये आता पुढे सममुल्य रेजिस्टन्स RThevenin त्यासाठी हे शॉर्ट करायचे हे पहा हे शॉर्ट केले म्हणजेच हा 10Ω रेजिस्टन्स समजा हा येथे न दाखवता येथे दाखवला हा 10 Ω येथे असेल कारण हे शॉर्ट केले आहे म्हणजेच हे दोन बिंदू जोडले आहेत तर येथे काहीच नसेल मी तुमच्यासाठी हे करत आहे समजा हा येथे नाही त्य ऐवजी हा 10 Ω येथे आहे त्यामुळे येथे 30 60 व 10 Ω आहेत ते डेल्टा मध्ये जोडलेले आहेत ते स्टार मध्ये रूपांतरित केले पाहिजेत समजा हा 30Ω म्हणजे R1 आहे हा 60Ω म्हणजे R2 आहे आणि हा 10 Ω म्हणजे R3 आहे म्हणून R1 R2 R3 30 60 10 30 60 10 100 Ω आणि त्यानंतर ह्या ब्रँचच्या किंमती आपण मिळवू शकतो ह्या ब्रँचची किंमत काय आहे हा रेजिस्टन्स आहे तर 30 60 1800 R1 R2 R3 म्हणून ती 18 Ω आहे कारण 3060 100 18Ω त्याचप्रमाणे 3010 ही ब्रँच ह्याचा अर्थ हा 18 Ω हा 30 10 100 म्हणजे हा 3 Ω आणि आणखी 6010 600 भागिले 100 बरोबर हा 6 Ω तर 18 Ω आणि हा 1 आणि हा 2 टर्मिनल असे आहेत हे 1 व हे 2 ह्याचा अर्थ 3 Ω व 60 Ω हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत 6 Ω व 30 Ω हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत आणि हे दोन समूह समांतर आहेत अर्थात ह्याचे सममुल्य 63 Ω गुणिले हे 36 भागिले 6336 हे जे येईल त्याच्या सिरीजमध्ये 18 Ω किती तर आपण काय केले तर 18 Ω and 63 व 36 ची समांतर जोडणी हे दोन्ही समांतर आहेत त्यांचे सममुल्य येते 22 91 आणि त्याच्या सिरीजमध्ये 18 Ω त्यामुळे एकूण येतो 40 आता RThevenin 40 आणि येथे हा 40 91 Ω आणि VThevenin त्यामध्येच हा पूर्वी काढून टाकलेला 50 Ω रेजिस्टन्स घाला त्यामुळे आपल्याला करंट मिळतो हा आहे 50 Ω मधून वाहणारा करंट तर हे पुसू द्या तर त्यामुळे आपल्याला मिळते i 0 015 A म्हणून थेविनिन थेरम सोपा आहे संपूर्ण सर्किट सोडवण्यापेक्षा केवळ VThevenin व RThevenin मिळवा आणि त्याच्यासोबत रेजिस्टन्स जोडा त्यामुळे त्या रेजिस्टन्समध्ये वाहणारा करंट 50 Ω रेजिस्टन्स पर्यंतचा करंट मिळतो तर हा करंट येथे वाहतो